दगडी बांधकाम रचनांच्या डिझाईन कोर्स मधील आमच्या पहिल्या व्याख्यानात आपले स्वागत आहे या आठवड्यात रचनात्मक सामग्री म्हणून दगडी बांधकाम साठी परिचय असेल आम्ही पुरातन काळापासून आतापर्यंतच्या संरचनेचे निराकरण म्हणून बांधकामाच्या वापराचे परीक्षण करू सध्याच्या काळात बांधकामाचा वापर आणि वेगवेगळ्या देशांमध्ये स्ट्रक्चरल दगडी बांधकाम वापरल्या जाणार्या मानदंडांचा किंवा कोडल फ्रेमवर्कचा किंवा मानक चौकटीचा उपयोग करणे या टप्प्यावर उपयुक्त ठरेल आणि आपल्या देशात दगडी बांधकामांचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्या प्रकारची मानक चौकट आहे आणि काही दिवसात "दगडी बांधकाम" हा शब्द अगदी हळुवारपणे वापरला गेला आहे या वस्तुस्थितीचे आपण कौतुक करण्यास सुरवात कराल दगडी बांधकाम हा शब्द अत्यंत विशाल बहुसंख्य स्ट्रक्चरल बांधकाम साहित्य आणि प्रणाल्यांचा एक विशाल स्पेक्ट्रम संदर्भित करू शकतो तर दगडांच्या दगडी बांधकामाप्रमाणे ते सूर्यप्रकाशात वाळलेल्या नसलेल्या विटापासून अगदी भिन्न असू शकतात आणि आजच्या संदर्भात सिमेंट ब्लॉक्स किंवा वातीत ऑटोक्लेव्ह केलेले ब्लॉक फ्लाय राख विट इत्यादीसारख्या आधुनिक वस्तू तर आपल्याकडे संपूर्ण स्पेक्ट्रम आहे हे मोर्टारसह वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जाऊ शकते ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दगडी बांधकाम होते हे मोर्टारशिवाय देखील वापरले जाऊ शकते आणि आम्ही त्यास कोरड्या स्टॅक दगडी बांधकाम म्हणून संबोधतो आणि आज आपल्याकडे पोकळ कामांचा एक संपूर्ण वर्ग आहे ज्याला पोकळ विटांचे बांधकाम म्हटले जाते बरेचदा प्रबल केले जाते कधीकधी प्रबल केले जात नाही तर आपण आधीच पाहिले आहे की स्ट्रक्चरल युनिट्स आणि मोर्टारच्या निवडीसह आपल्याला विविध प्रकारचे सिस्टम मिळू शकतात जे दगडी बांधकामाचे वर्गीकरण करतात ठीक आहे त्यांना मजबुतीकरण करा आपणास दगडी बांधकाममजबूत करा अन्यथा आम्ही त्यांचा उल्लेख न केलेले दगडी बांधकाम म्हणून करतो तर हे संपूर्ण स्पेक्ट्रम अस्तित्त्वात आहे आणि आपण पहाल की आपल्या अभ्यासक्रमात आम्ही अधिक औपचारिक अगदी अलीकडील आधुनिक दगडी बांधकामांविषयी काम करणार आहोत जिथे सिमेंट ब्लॉक्स बांधकाम करण्यासाठी वापरले जातात पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स बांधकामासाठी वापरले जातात किंवा ठोस फायर्ड चिकणमातीच्या विटा बांधकाम करण्यासाठी वापरल्या जातात ठीक आहे म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रबलित दगडी बांधकामांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत जिथे मी यावर जोर देईल की आज देशातील कोडल फ्रेमवर्कमध्ये अपरिवर्तित दगडी बांधकामवापरल्या जाणाऱ्या रचनात्मक टायपॉलॉजीच्या रूपात पाहिली जात नाही आणि म्हणूनच आम्ही मजबुतीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत दगडी बांधकाम मध्ये तर मुख्यतः आमचा अभ्यासक्रम आपण त्यावर कार्य करणार्या शक्तींच्या संयोजनासाठी बांधकामाच्या रचना विशेषत प्रबलित दगडी बांधकामरचना कशा डिझाइन करता यावर लक्ष केंद्रित करेल म्हणून मी आजच्या व्याख्यानाची सुरूवात पूर्वी दगडी बांधकाम कसे वापरली जाते आणि ती पूर्वी कशी वापरली जात आहे याबद्दल एक दृष्टीकोन देऊन मी हे स्पष्ट केले की सामर्थ्य म्हणजे काय आणि दगडी बांधकामातील कमकुवतपणा म्हणजे काय आणि जेव्हा मी दगडी बांधकाम बद्दल बोलतो तेव्हा मी आता असेंब्लीबद्दल बोलत आहे युनिट तसेच काही मोर्टार एक संयुक्त म्हणून काम करत आहे तर एखाद्याने दगडी बांधकाम कसे वापरले गेले आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षण केले असल्यास हे स्पष्टपणे समजले जाते की एक साहित्य जी दाब सहन करण्यामध्ये चांगली आहे ठीक आहे आपण दगड अवरोध वापरतो स्टोनमध्ये 200 MPa पेक्षा जास्त प्रमाणात दाब सहन करण्यास ताकद असू शकते ग्रॅनाइटची एक श्रेणी आहे जी सुमारे 70 MPa पासून 200 MPa पर्यंत जाते म्हणून जर आपण संपूर्ण रचना तयार करण्यासाठी इमारतीचा दगड वापरत असाल तर आपल्याला याची हमी दिली जाऊ शकते की कॉम्प्रेशन शक्ती चांगली आहे आपण ते अखंड बनविल्यास आपल्याला ग्रॅनाइट दाब सहन करण्याच सामर्थ्य मिळणार आहे जर आपण लहान ब्लॉक्स वापरत असाल आणि मोर्टार घेत असाल तर आपण दाब सहन करण्याच सामर्थ्य मर्यादित करत आहात आणि आतापासून काही दिवसांत आपल्याला हे समजेल की मोर्टार दगडी बांधकामाची कॉम्प्रेशन शक्ती मर्यादित कसे करेल तथापि आपण अशी सामग्री वापरत आहात जी दाब सहन करण्यामध्ये मजबूत आहे आपण या सामग्रीस सामोरे जाव लागेल की ही एक सामग्री आहे जी दाब सहन करण्यामध्ये मजबूत आहे बरोबर आता इतिहासातील पुरावे आपल्याला सांगतात की याचा उपयोग मोठ्या प्रमाणात कमानीमध्ये केला जातो पूर्वीच्या काळात बरीच मोठी बांधकामे कमानीच्या रचनात्मक टायपोलॉजीवर तयार केली गेली कमानींचा वापर ऐतिहासिक कामगाराच्या बांधकामांमध्ये प्रामुख्याने प्रचलित आहे आणि हे फक्त त्या कारणामुळे आहे की कमानी दाब सहन करण्यामध्ये चांगली आहे दगडी बांधकाम कमानीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि ही वीट दगडी बांधकाम असू शकते चिकणमाती फायर्ड जाऊ शकते ती सूर्यप्रकाशित विटा असू शकते फक्त कारण आपल्यात चांगली कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आहे कमानीची रचनात्मक टायपॉलॉजी हे सुनिश्चित करते संपूर्ण क्रॉस सेक्शन दाबामध्ये आहे आणि आपण अशी सामग्री वापरता जी दाब सहन करण्यामध्ये चांगली आहे तर दगडी बांधकामातील कमानी अशी एक वस्तू आहे जी आपण सर्वत्र पाहू शकाल आपल्या शहराच्या आणि आसपासच्या ऐतिहासिक रचना हे दगडी बांधकाममध्ये औपचारिक बांधकाम आहे 1890 पासून हा एक भव्य टॉवर आहे जो तुम्हाला तिथे दिसतो आणि एक अशी रचना जी गुरुत्वाकर्षण दलांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी कमानींवर जोरदारपणे अवलंबून असते तर कमानी अशी सामग्री आहे जी या सामग्रीस खरोखर कम्प्रेशनमध्ये चांगली कार्य करते आणि यावर अवलंबून राहू शकते या वस्तुस्थितीला एक संकेत देते पूल आपल्या देशात आणि त्याच्या आसपासच्या पुलांची संख्या जगभरातील विटाने बांधकामांनी बनविलेले आहेत ही संरचना आहेत ही विशिष्ट उदाहरणे जी तुम्ही येथे पाहिली ती एक अशी रचना आहे जी सुमारे 140 150 वर्षे जुनी आहे आणि त्या सेवा अटींमध्ये कायम आहेत एखाद्यास त्यांचे रचनात्मक मूल्यांकन करणे आवश्यक आहे परंतु यामुळे सामग्रीचा उत्कृष्ट उपयोग होतो जी स्वत ची दगडी बांधकाम आहे आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की उदाहरणार्थ भारतीय रेल्वेकडे 130000 दगडी बांधकाम कमानी पूल आहेत आणि त्यापैकी 100000 म्हणजेच या संख्येपैकी 1 लाख वसाहती काळात बांधले गेले तर आम्ही त्या पुलांविषयी बोलत आहोत जे 100 वर्षांपासून सेवा अटी सहजपणे कार्यरत आहेत नक्कीच आपल्याला अशा संरचनांचे परिमाणात्मक संरचनात्मक मूल्यांकन आवश्यक आहे आणि हे सांगणे अनावश्यक आहे परंतु हे टायपोलॉजीचे प्राबल्य आहे हे बांधकामाच्या सामर्थ्याने होते आम्हाला बर्याच प्रमाणात टॉवर्सही दिसतात मोठ्या संख्येने टॉवर्स आहेत अलीकडील बांधकामे नाहीत ही किमान 800 ते 1200 वर्ष जुनी टॉवर्सची बांधणी आहेत आणि जर आपण 100 मीटर किंवा उंच टॉवर्स तयार करण्यासाठी एखादी सामग्री वापरत असाल तर सामग्री कम्प्रेशनमध्ये चांगली कार्य करीत आहे निश्चितच आम्ही पार्श्विक कारवाई अंतर्गत अशा संरचनांच्या वर्तनाबद्दल अद्याप चर्चा करीत नाही आपल्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि बाजूकडील शक्तींचे मिश्रण असेल तेव्हा आम्ही ते तपासू आणि खासकरुन स्थिरता पाहण्यासाठी आम्ही त्यांची तपासणी करू तथापि आपण केवळ गुरुत्वाकर्षण शक्तींचा अभिनय गृहित धरत असाल जे नेहमीच असे नसते तर आपल्याकडे पार्श्व शक्ती असतात गुरुत्वाकर्षणानुसार आपल्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात दगडी बांधकामरचना तयार केल्या आहेत आपल्याकडे येथे दोन उदाहरणे आहेत ती अतिशय प्रसिद्ध उदाहरणे आहेत डावीकडील एक बृहदीश्वर मनोरा येथून फारसे दूर नसलेले तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर आपण तेथे जाऊन त्यास भेट देऊ शकता हे सुमारे हजार वर्ष जुने आहे हे जवळजवळ 6 ते 7 वर्षात 1003 ते 1010 AD दरम्यान बांधले गेले आणि अर्थातच या संरचनेची भूमिती देखील आहे जी त्याच्या स्थिरतेसाठी देखील जबाबदार आहे ज्याची आपण काही मिनिटांत तपासणी करू पण हे एक प्रचंड दगडी बांधकाम आहे हे दगडी बांधकाम आहे आणि उजवीकडे एक वीट दगडी बांधकामवर आहे हे जगातील सर्वात उंच बुरुजांपैकी एक आहे आपण या बुरुज वर प्रत्यक्षात जाऊ शकता हे इटलीमध्ये आहे क्रेमोना नावाच्या गावात आणि आपण पाहू शकता की ही बरीच बारीक रचना आहे हे पूर्णपणे वीटांच्या बांधकामा मध्ये आहे आणि उंची सुमारे 120 मीटर पर्यंत वाढते एक शिकवण्याचा असे काहीतरी आहे जे आपण करू शकता आणि मी आपणास याद्वारे कार्य करण्यास सांगू मी फक्त विटांचा स्टॅक घेत असल्यास बरोबर मी एक वीट दुसर्या वरुन बसवित आहे बरोबर एका वीटचे आकार किती असेल मानक वीट आम्ही ऐतिहासिक वीटबद्दल बोलत नाही मी फक्त एक मानक वीट आकार घेत आहे आज आपण भारतात काय वापरतो विद्यार्थीः 19 x 9 19 x 9 x 9 युनिट्स विद्यार्थीः सेंटीमीटर ठीक आहे तर मी वीटचा एक प्रमाणित नाममात्र घेतल्यास आणि विटा एकामागून एक ठेवत राहिल्यास ठीक आहे विटांचा साठा कोसळण्यापूर्वी किती उंची जाऊ शकते याचा अंदाज बांधू शकता मला काही गृहितक आवश्यक आहेत आपण काही संख्या प्लग इन करुन पहाण्याचा प्रयत्न करू शकता जर मी असे मानले की घनता ती केवळ गुरुत्वाकर्षण दलांच्या अंतर्गत आहे तर मी आता इतर क्रियांची उपस्थिती गृहीत धरत नाही चला वीटची घनता वीटची घनता सुमारे 1800 kgm3 गृहित धरू स्वतःचा वीट युनिटची घनता म्हणून 1800 ते 1900 kgm3 इतकाच चांगला अंदाज आहे आम्ही अद्याप बांधकामाच्या घनतेबद्दल बोलत नाही आहोत वीट युनिट केवळ गुरुत्व शक्तींच्या क्रियेत आपल्याला आता क्रॉस सेक्शनचे क्षेत्र माहित आहे ते 19 cm x 9 cm आहे आपण हे किती उंचीवर बांधू शकता याबद्दल आपला अंदाज काय आहे आपल्याला दगडी बांधकामाची कॉम्प्रेशन शक्ती माहित असणे आवश्यक आहे कारण आपण असे गृहीत धरू शकता की ते चिरडण्याने अयशस्वी होईल दगडी बांधकाम च्या कॉम्प्रेशन शक्तीचा अंदाज काय असेल आपण कॉंक्रीटशी परिचित आहात आपण M20 कॉंक्रिट M30 कॉंक्रिट किंवा M40 कॉंक्रिट किंवा त्याबद्दल बोलता दगडी बांधकाम युनिट्स आपण पुढच्या आठवड्यात आपल्याला पहाल की त्यांच्या सामर्थ्यासाठी आमच्याकडे भिन्न वर्गीकरण आहे परंतु 5 MPa किंवा 5 Nmm2 किंवा 10 Nmm2 हा प्रामुख्याने उपलब्ध असलेल्या विटांच्या सामर्थ्याचा बर्यापैकी चांगला अंदाज आहे आपण पहाल की आपण वीटसाठी नाममात्र सामर्थ्य गृहित धरले आणि सुमारे 19 cm x 9 cm अंतरावर असलेल्या वीटकडे लक्ष दिल्यास स्टॅक सहजपणे काही किलोमीटर जाऊ शकतो निश्चितच स्थिरतेचा मुद्दा असणार आहे आणि म्हणूनच हे टॉवर्स 100 120 मीटर उंचीवर थांबले आहेत नक्कीच आपण योग्य क्रॉस सेक्शन निवडून मध्ये मजबूत सामग्री एकत्रित करून आणि आपल्याला अधिक स्थिरता मिळवून देणारा एक फॉर्म निवडून सामग्रीची कॉम्प्रेशन वर्तन सुधारू शकता आणि म्हणूनच डावीकडील आकृती अधिक स्थिर स्वरुपाचे बृहद्देश्वर मंदिर उंचीच्या बाजूने क्रॉस सेक्शन मध्ये सर्वात पातळ आणि एकसमान असलेल्या वस्तूपेक्षा चांगली कामगिरी करेल नक्कीच क्रेमोनामध्ये उजवीकडील टॉवरच्या वरच्या भागापेक्षा पायथ्याशी चिनाकृतीचा एक विस्तृत क्रॉस सेक्शन असेल जरी भूमितीमध्ये स्वतःचा टॉवर तळापासून वरच्या संपूर्ण भूमितीपर्यंत एकसमान आहे म्हणून दगडी बांधकाम दाब सहन करण्यामध्ये चांगले आहे परंतु सर्व स्ट्रक्चरल सिस्टमवर SWOT विश्लेषण करणे नेहमीच महत्वाचे आहे आपल्याला जे समजते ते आहे ही अशी सामग्री नाही जी तणावासाठी असते थेट तणावग्रस्त परिस्थितीत दगडी बांधकामासाठी वापरण्यास कधीही वापरण्यात आले नाही हे क्वचितच आहे जोपर्यंत आपल्यात मजबुतीकरण तयार केलेले नसल्यास आणि थेट प्रबलित काँक्रीट वर लागू होत नाही तोपर्यंत थेट ताणतणावात दगडी बांधकामवापरण्यास आपल्याला कधीच सापडणार नाही कारण सामग्री म्हणून काँक्रीट ताणतणावात कमकुवत आहे आणि आपणास दृढ केले गेले आहे म्हणून आपण कॉंक्रिटला अधिक मजबुतीकरण करता जेणेकरून या प्रणालीमध्येच तुम्हाला तणावपूर्ण प्रतिकार आहे हेच वीट बांधकामासाठी साठी लागू होते खरं तर ते शून्य तन्य सामर्थ्य सामग्री म्हणून कुख्यात आहे आपण विद्यमान दगडी बांधकामकाम करत असल्यास विशेषतः चुना किंवा चिखल मोर्टारच्या वापरासह तर शून्य तन्यता शक्ती सामग्री म्हणून ऐतिहासिक दगडी बांधकामकुख्यात आहे त्यास काही अवशिष्ट असू शकतात त्यास थोडीशी शून्य तन्यता शक्ती असू शकते परंतु हे इतकेच आहे की आकार नसलेला व्हेरिएबल की आपण सामग्रीची तणावपूर्ण शक्ती म्हणून त्यावर अवलंबून राहू शकत नाही तर असे बरेचदा आम्ही गृहीत धरतो की दगडी बांधकामएक शून्य तन्य शक्तीची सामग्री आहे आधुनिक बांधकामामध्ये विशेषत सिमेंट मोर्टारसह बांधकामामध्ये थोडासा तणाव प्रतिकार असेल आणि या तन्यतेचा प्रतिकार केला जाऊ शकतो आणि तो आपल्या डिझाइन मध्ये वापरला जाऊ शकतो तथापि कॉम्प्रेशन शक्तीच्या तुलनेत हे खूपच लहान आहे विशेषत 10 टक्के कॉम्प्रेशन शक्ती किंवा त्यापेक्षा कमी क्रमवारीनुसार परंतु आपण असे बदलू शकता की आपण बांधकामाच्या तणावाच्या ताकदीवर अवलंबून राहू शकत नाही तर या विशिष्ट स्लाइड मध्ये दोन गोष्टी आपण पाहू शकता जेव्हा ताणतणावाचा ताण आपण थेट ताणतणावाची शक्यता वगळतो तेव्हा तणाव निर्माण करण्याच्या तणावाचे कारण काय गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनात स्ट्रक्चरल सिस्टममध्ये आपल्याकडे अशी परिस्थिती उद्भवेल जिथे तणावपूर्ण ताण निर्माण होऊ शकेल विशेषत फ्लेक्सरल स्ट्रेंग्थ किंवा शेअर स्ट्रेंग्थ शेअर strength स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला बांधकामामध्ये मुख्य तणावपूर्ण परिस्थिती येते म्हणून जेव्हा आपल्याकडे आपल्या उजवीकडे असलेल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसणारा X क्रॅक म्हणजे भूकंपाचा परिणाम 2 किंवा 3 मजल्यावरील अविभाजित बांधकामाच्या संरचनेवर होतो हे शक्य आहे ते दगडी बांधकामात आहे या क्रॅक्सची निर्मिती आपण पाहू शकता ज्याला शास्त्रीय लेग्स क्रॅक्स असे म्हणतात आणि त्या तडक वास्तविक तणावाच्या धर्तीवर तयार होत आहेत हे दर्शविते की दगडी बांधकामही एक अत्यंत ठिसूळ रचनात्मक प्रणाली म्हणून कार्य करते एक अतिशय ठिसूळ रचनात्मक साहित्य म्हणून आणि गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनात विशेषत भूकंपांसारख्या क्रियांतून आपल्याकडे आवश्यक लहरीपणा नाही डावीकडील आकृती आपल्याला सांगण्यासाठी आणखी एक कथा आहे आणि हे दगडी बांधकामात तणाव कमी असण्याबद्दल फारसे नाही परंतु विद्यमान दगडी बांधकामसंरचनेचा एक महत्वाचा पैलू आहे जो स्ट्रक्चरल लोड बेअरिंग भिंतींमधील खराब कनेक्शन आहे विशिष्ट रचना केल्याशिवाय या भिंती एकत्र बांधल्या जात नाहीत किंवा एकत्र ठेवल्या जात नाहीत ज्या भूकंपांचा प्रादुर्भाव वाढत आहे तेथे अनेक शंभर वर्षांपासूनची रचना अशा प्रकारे विकसित होते की प्रतिरोधक घटक किंवा संबंधांना तणावपूर्णपणे एकत्र केले जाते जेणेकरून रचना एकत्र कार्य करते भूकंपाच्या प्रतिकारासाठी सविस्तर शोध घेण्यास सुरुवात केल्यावर आम्ही या गोष्टी अधिक बारकाईने तपासू परंतु ऐतिहासिकदृष्ट्या सर्व परिघीय भिंती आणि सर्व भार घेणारी भिंती एकत्रितपणे कार्य करतात हे सुनिश्चित करण्यासाठी संरचनांना लाकूड पट्टे आणि कधीकधी स्टीलचे संबंध दिले गेले तथापि मध्ये अशा प्रकारच्या बांधकामाच्या साहित्याचा अभाव स्टीलमध्ये किंवा लाकूडांमध्ये ऑर्थोगोनल भिंती दरम्यान विभक्त होण्यास कमी प्रतिकार असेल आणि आपण येथे पाहू शकता ऑर्थोगोनल भिंतींच्या विभाजनाविरूद्ध उपलब्ध असलेला एकमेव प्रतिकार म्हणजे खरोखरच दोन भिंतींमध्ये टॉथिंग दरम्यान टॉथिंग म्हणून संबोधले जाते एखादा दगडी बांधकामइमारत कशी तयार करते ते आपण पाहिले आहे तो कोठे सुरू होतो विद्यार्थीः होय विद्यार्थीः होय एक गवंडी दगडी बांधकाम कोनापासून तटबंदीची भिंत किंवा भिंती असेंबली बांधण्यास सुरवात करेल आणि आपणास असे दिसेल की विटांचे कोर्स असे लिहिलेले आहेत की येथे जे काही दिसते तेथे नकळत नमुना तयार केला जाऊ शकतो तथापि जेव्हा बाजूकडील शक्ती महत्त्वपूर्ण असतात तेव्हा दोन शब्द एकत्र ठेवण्यासाठी टूथिंग नमुना पुरेसे नसते केवळ टूथिंगद्वारे प्रदान केलेले इंटरलॉकिंग पुरेसे नसते काही प्रकरणांमध्ये ते पूर्णपणे अनुपस्थित असू शकते तर दोन ऑर्थोगोनल भिंतींना विभक्त होण्यापासून विभक्त करण्याच्या दरम्यान असलेला एकमेव प्रतिकार म्हणजे दोन ऑर्थोगोनल भिंतींमधील कातर इंटरलॉकिंग उपलब्ध आहे पुन्हा आम्ही अशा सामग्रीबद्दल बोलत आहोत जे तणावग्रस्त नाही तर या पृथक्करण क्रियेमुळे तणाव निर्माण होतो आणि आपण ऑर्थोगोनल भिंती ऑर्थोगोनली ज्युस्टोस्पेज्ड भिंतींच्या जंक्शनवर अगदी सहजपणे तयार केलेली क्रॅक्स मिळवू शकता तर ते एका भिंतीच्या आत असो तर दोन स्लाइड्स मधील फरक आपण येथे पहात असलेली दोन चित्रे उजवीकडील एक आपल्याला सांगते की एखाद्या भिंतीमध्ये क्रॅक्स तयार होण्याऐवजी सहजपणे घडतात दुसरीकडे डावीकडील चित्र तुम्हाला सांगते की ऑर्थोगोनल भिंतींमधील विभाजन कारण आपल्याकडे तन्यता प्रतिरोधक सामग्री नसल्यास त्याऐवजी सहजपणे घडू शकते जेव्हा आपणाकडे लक्षणीय भूकंपाची शक्ती असते खरं तर अगदी मध्यम भूकंपाची शक्ती देखील तर निश्चितपणे ही दगडी बांधकामाची मर्यादा आहे आणि घटक स्तरावर समजलेली ही मर्यादा एक भिंत ज्या आधारावर आपल्या बर्याच ऐतिहासिक वास्तूंचे बांधकाम केले गेले आहे आणि आम्ही काही मिनिटांत त्याबद्दल परीक्षण करू त्याचप्रमाणे क्षेत्रांमध्ये भूकंपातील महत्त्वपूर्ण क्रिया जड पवन शक्ती ज्या भागात जड पवन शक्ती अस्तित्वात आहेत अशा प्रदेशात आपल्यात असे संबंध आहेत जे मुळात सर्व दगडी बांधकाम भिंती एकत्रित करतात तर आपल्याला दुसरे काहीतरी हवे आहे आपल्याला रचना एकत्र ठेवण्यासाठी दुसरे काहीतरी हवे आहे ठीक आहे त्या संदर्भात ऐतिहासिक दगडी बांधकामांची कल्पना कशी केली गेली आणि कित्येक शतके टिकून राहिल्यास ते कसे जगू शकतात हे पाहणे मनोरंजक ठरेल ते निश्चितपणे निरंतर निरनिराळ्या प्रकारच्या क्रियांचा प्रतिकार करीत आहेत म्हणून मी सध्याच्या Iraq इराकमधील सिटीसिफन राजवाड्याचे हे उदाहरण घेतो पूर्वी हा मेसोपोटेमियन संस्कृतीचा भाग होता आणि आम्ही या चिखलाच्या विटांच्या भिंतीमधील समतोल तपासू तर ही एक उन्हात वाळविलेले वीटची भिंत आहे जी आपण तपासत आहोत आपण तेथील प्रमाणात भिंतीशी संबंधित मानवी स्केलच्या संदर्भात पाहू शकता की आपल्याला हे समजेल की ते एक बहुविद्युत बांधकाम आहे आणि आम्ही कमीतकमी 3000 वर्ष जुन्या बांधकामाविषयी बोलत आहोत आणि हे वाळवंटाच्या मध्यभागी बसले आहे आम्ही तिजोरीची येथे तपासणी करत नाही आहोत हे आणखी एक मनोरंजक उदाहरण आहे आणि आम्ही ते दुसर्या दिवसासाठी ठेवू आम्ही भिंतीची तपासणी करू आता ही भिंत जर तुम्ही भिंतीचा क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला समजेल की आम्ही 34m उंच भिंतीबद्दल बोलत आहोत 34m उंचीची भिंत किती मजली असेल विद्यार्थी हे 10 अधिक आहे बरोबर प्रति मजली 3 m गृहित धरा आणि आपल्याकडे 10 मजले बांधकाम आहे आता ही वाड्याची भिंत आहे ती राजवाड्याच्या भिंतीचा उर्वरित भाग आहे आणि आपण पाहता की क्रॉस सेक्शन नक्कीच दाट भागात दाट आहे आणि वरच्या भागावर टेपर्स आहे तेथे काही सर्वोत्तमीकरण झाले आहे परंतु हे परीक्षण करणे मनोरंजक आहे की 5m का 5m ते 3m असू शकते ते 4m मीटर असू शकते हे 2m केले असते तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर वाळवंटात गुरुत्वाकर्षण शक्तीने वाहून नेण्याच्या भूमिकेशिवाय हे हजारो वर्षे जगले असेल तर त्याचा प्रतिकार देखील करावा लागेल विद्यार्थी वारा वारा बरोबर वाळवंटातील वादळ सामान्य आहेत तर आपण महत्त्वपूर्ण पवन शक्ती बद्दल बोलत आहात तर आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जेव्हा पार्श्व शक्तींसह गुरुत्व शक्ती कार्य करीत आहेत तर अशी परिस्थिती आहे जेव्हा दगडी बांधकामाची भिंत केवळ कॉम्प्रेशन होणार नाही ही काही प्रमाणात तणावाच्या अधीन असेल प्रश्न असा आहे की ते कसे टिकले या बांधकामाच्या स्थिरतेमागे कोणती कथा आहे याची आता दोन परिस्थितींमध्ये तपासणी केली जाईल एक आपण गृहित धरू की भिंतीवर कोणत्याही वाऱ्याचा ताबा सुटलेला नाही आणि दुसरे केस वारा आणि गुरुत्व दोन्ही शक्तींनी एकत्रित समतोल पाहतो मी वरून A A विभाग 'Y' च्या उंचीवर तपासून घेईन आणि त्यावर आमची समतोल गणना करू त्यासाठी जे सत्य आहे ते उर्वरित संरचनेसाठी खरे आहे आणि आपण या व्यायामामधून काही काढू शकतो का ते पाहूया ठीक आहे म्हणून मी प्रथम प्रकरण पहात आहे जे पवन प्रकरण नाही ते पूर्णपणे गुरुत्वाकर्षण बलांच्या अंतर्गत आहे आता त्या भागासाठी ज्याचा विचार केला जात आहे त्या साठी गुरुत्व शक्ती W त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या केंद्राबद्दल A A वर कार्य करीत आहे आमच्याकडे दगडी बांधकाम भिंतीचा क्रॉस सेक्शन आहे गुरुत्व शक्तींचा परिणाम तेथे क्रॉस सेक्शन मध्यभागी कार्य करतो आणि परिणामी R किनार्यापासून 'a' अंतरावर परिभाषित केलेल्या क्रॉस विभागाच्या सेंट्रॉइडवर कार्य करत असल्याने आपल्यास या क्रॉस विभागात एकसारखे कॉम्प्रेशन तणाव आहेत होय आतील काठावर आणि बाहेरील काठावर क्रॉस सेक्शन एकसमान कॉम्प्रेशननाचा अनुभव घेणार आहे कारण परिणामी क्रॉस विभागाच्या मध्यभागी कार्य करीत आहे आता जर मी गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनात समतोल तपासून पाहत असेल तर आपण थोडेसे गृहित धरू ज्यामुळे आपले अंदाज येथे धोक्यात येणार नाहीत मी गृहित धरतो की पवन शक्ती रचनेच्या वरपासून खालपर्यंत एकसमान वागतात म्हणजेच वारा दाब संरचनेच्या वरपासून खालपर्यंत एकसमान असतो म्हणूनच मी परीक्षेच्या अंतर्गत असलेली ही उंची y पाहिल्यास पवन शक्ती V चा परिणाम मध्यम उंचीच्या y2 वर कार्य करीत आहे आणि आपल्यातील गुरुत्व शक्ती W या गुरुत्वाकर्षणाच्या मध्यभागी या ब्लॉकच्या कार्य करीत आहे आणि आता आपण बाजूकडील A A आणि R तपासले तर त्या बाजूच्या क्रॉस विभागाला पार्श्व शक्ती आणि गुरुत्व शक्ती यांच्या संयोजनामुळे आता परिणामीची प्रवृत्ती दिसून येते आणि आपण ज्या बाजूला सरकतो त्या दिशेने जाणतो तर भिंत वाऱ्या विरूद्ध उभी आहे आपल्याकडे वाऱ्याची बाजू आणि डावीकडे खालच्या बाजू पॉइंट O वाराच्या दिशेने आहे पवन शक्ती V आणि आताच्या परिणामी W गुरुत्वाकर्षण शक्तीच्या संयोजनामुळे परिणामी आता डाव्या बाजूला सरकत आहे अर्थात आता क्रॉस विभागाच्या संदर्भात निकाल देणार्याची एक विलक्षणता आहे जिथे क्रॉस विभागाच्या सेंट्रोइडच्या बाबतीत विक्षिप्तपणा e आहे आणि म्हणून ज्या ज्या बिंदूतून परिणामी भौमितीय पद्धतीने काम करत आहे a e म्हणून परिभाषित केले गेले आहे सह r आहे भिंतीच्या स्वतःच वाराच्या शेवटी O या बिंदूचा च्या संदर्भात जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि वारा शक्ती Vy2 ज्यावरून या भूमितीय प्रमाण r साठी अभिव्यक्ती मिळवणे शक्य आहे जे क्रॉस विभागावरील बिंदूशिवाय काही नाही ज्याद्वारे परिणामी कार्य करीत आहे बरोबर तर मी हे अभिव्यक्ती r च्या दृष्टीने पुन्हा लिहीत आहे आणि परिणामी ज्या बिंदूद्वारे परिभाग A A वर क्रॉस विभागाच्या सेन्ट्रॉइडच्या दृष्टीने O मध्ये कार्य करीत आहे त्या बिंदूचा अंदाज लावण्यासाठी आपल्याकडे एक सोपी अभिव्यक्ती आहे y2 गुरुत्व शक्ती W द्वारे विभाजित तर येथे ही छोटीशी अभिव्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या क्रॉस विभागात काय आहे ते लिहिण्यास मदत करेल A A B B C C D D दहा वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन घ्यायचे असल्यास मला r1 r2 r3 मिळेल आणि सर्व r लिहिता येईल बरोबर नक्कीच आपल्याला पवन शक्तीच्या अंदाजाची आवश्यकता आहे आणि येथे कार्य करणार्या गुरुत्व शक्तींचा अंदाज आवश्यक आहे एकदा मी हे केले की माझ्याकडे r1 r2 r3 आणि असे बरेच गुण आहेत आणि जर मी हे सर्व मुद्दे जोडत असतो तर आपण मुळात थ्रस्ट लाइन अनालिसिस thrust line analysis असे म्हणतात एक संयोजन गुरुत्व शक्ती आणि पार्श्व बल संयोजना अंतर्गत आपण प्रणालीच्या थ्रस्ट लाइनचा अंदाज लावत आहात जे पार्श्व आणि गुरुत्व शक्तींच्या संयोजना अंतर्गत संरचनेच्या परिणामीच्या कृतीची ओळ आहे तर आपण मुळात जे करत आहोत ते म्हणजे स्टाबिलिटी तपासणीसाठी थ्रस्ट लाईन अनालिसिस म्हणून ओळखले जाणारे साध्या हाताची गणना आहे तर या पार्श्वभूमीवर आपण जर आता परीक्षण केले तर वारा आणि गुरुत्वाकर्षणाच्या परिणामी भिंतीचे काय होईल पहिल्या परिस्थितीत म्हणूनच आपण येथे काय पहात आहात ते भिन्न परिस्थितीत थ्रस्ट लाइनचा जी वरपासून खालपर्यंत चालत आहे तर पहिली परिस्थिती पवन केस नाही संरचनेच्या पायथ्यावरील ताण संपूर्णपणे कॉम्प्रेशनमध्ये असतात आणि एकसारखेपणाने कॉम्प्रेशन असतात ज्या विंडोच्या बाजूने कॉम्प्रेशन असतात आणि डाव्या बाजूला कॉम्प्रेशन समान असतात आणि आपल्याकडे क्रॉस विभागात एकसारखे कॉम्प्रेशन आहे पार्श्वभूमी आणि गुरुत्वाकर्षण दलांच्या जोडणीनुसार आपण भिंतीवरील क्रॉस विभागात काही प्रमाणात पवन शक्ती कार्य करण्यास प्रारंभ करता तेव्हा परिणामी हळू हळू सरकते आणि डाव्या बाजूने हलके वारा या स्थितीत या बलाच्या जोडीखाली सरकणे सुरू होते विभाग अद्याप पूर्णपणे कॉम्प्रेशनमध्ये आहे परंतु आपल्याकडे एक किनार आहे जी कमी कम्प्रेशर्स मध्ये आहे आणि दुसरी किनार आता जास्त कॉम्प्रेशन तणावात आहे आपण पुढे जाताना एक मर्यादित प्रकरण येते की एक अत्यंत महत्त्वाची परिस्थिती आहे जिथे क्रॉस सेक्शन अजूनही संपूर्णपणे कॉम्प्रेशन आहे होय परंतु हे आम्ही O म्हणून आधी नियुक्त केले आहे ही स्थिती आता स्थितीत पोहोचत आहे शून्य ताण जो आहे तो आता कॉम्प्रेशन राहणार नाही आणि आता या वेळी कॉम्प्रेशन झाला आहे त्यापलीकडे ते तणावात जातील म्हणूनच जेव्हा ते विघटित केले गेले आहे एज फायबर विघटित केले गेले आहे हे आमच्यासाठी मर्यादित प्रकरण आहे का आम्ही अशा सामग्रीकडे पहात आहोत जे तणावात कमकुवत आहे आम्हाला खरोखरच या क्रॉस विभागा मध्ये ताण येऊ नये असे वाटत नाही तर ते आमच्यासाठी मर्यादित प्रकरण आहे सामग्री एक रेषात्मक लवचिक पद्धतीने वर्तन करीत आहे या गृहित धरून आपण असे गृहित धरू शकतो की क्रॉस विभागा मध्ये कॉम्प्रेशन ताण त्रिकोणी वितरणाखाली आहे याचा परिणाम असा होतो की परिणामस्वरूप आता त्रिकोणीय वितरणाच्या सेन्ट्रॉइडवर कार्य करीत आहेत जे येथे आहे मध्यभागीची किनार क्रॉस विभागाच्या एक तृतीयांश कारण सेंट्रॉइड दोन तृतीयांश आहे म्हणूनच मध्यभागी एका तृतीयांश मध्यभागीची किनार असते जेथे पार्श्व गुरुत्व अधिक बाजूकडील शक्ती कार्य करते जर आपण गृहित धरले की वारा शक्ती दुसर्या बाजूने कार्य करीत आहे वारा आणि सरळ बाजू पलटी झाल्या आहेत तर याचा अर्थ असा की या मर्यादित प्रकरणातील परिणामी मध्यभागी या तिसर्याच्या उजव्या काठावरुन डावीकडील डाव्या बाजूकडे सरकतो मध्यम तिसरा पण नेहमी मध्यभागी एक तृतीयांश बरोबरच राहणे आवश्यक आहे जर क्रॉस विभागाच्या एक तृतीयांश मध्यभागी असेल तर क्रॉस विभागा मध्ये कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही जर क्रॉस विभागा च्या मधल्या तिसर्या पलीकडे जात असेल तर जर सामग्रीमध्ये काही तन्य शक्ती असेल तर मी असे मानू शकतो की त्यास थोडा ताण येईल परंतु जर या सामग्रीत तणाव नसलेला प्रतिकार नसल्यास सामान्यत बांधकामाच्या बाबतीत असे घडते तर कोणत्याही तणावातून क्रॅक्स तयार होतो बरोबर आणि तेथेच उत्थान म्हणून असे लिहिलेले आहे आणि आपणास अशी अपेक्षा आहे की एक क्रॅक्स तयार झाला आहे आणि हळू हळू उत्थान होईल किंवा संपर्काची लांबी आणि त्या ओलांडून अद्याप कॉम्प्रेशन तणाव हस्तांतरित केले जातील कमी करण्यास सुरवात होईल तर हा विभाग अर्धवट होऊ लागला आपण आता पवन शक्ती वाढविणे सुरू ठेवल्यास कॉम्प्रेशन ताण अंतर्गत क्षेत्र कमी होत राहते ते अशा अवस्थेपर्यंत पोहोचेल जेथे कॉम्प्रेशन तणाव इतका जास्त असेल की आपण सामग्रीच्या क्रशिंग सामर्थ्यावर आणि सामग्रीच्या क्रशपर्यंत पोहोचलात जेव्हा ते चिरडते तेव्हा प्रणालीची उथलपुथल होते आणि अशाप्रकारे स्थिरतेचे नुकसान खरोखरच प्रगती करणार आहे आता मी केंद्रीय मर्यादित प्रकरणात परत आलो आणि मी म्हणालो की पार्श्व बल आणि गुरुत्वाकर्षणच्या संयोजनात क्रॉस विभागात कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्यास मर्यादित प्रकरणात रहाण्यासाठी परिणामी आपल्याला मध्यभागी एक तृतीयांश पडून राहावे लागते जर असे झाले की एक बांधकाम व्यावसायिक म्हणून क्रॉस विभागात तणाव निर्माण होणार असेल तर आपण काय करू शकता त्या भिंतीच्या रचनात्मक डिझाइनर म्हणून आपण काय कराल परंतु आता माझी गणना दर्शविते की परिणामी मध्यभागी बाहेर एक तृतीयांश आपण काय करू शकता जर मी क्रॉस विभागात रूंदी बेसची रुंदी स्वतः वाढवत असेल तर मध्यम एक तृतीयांश उजवीकडे वाढेल आम्ही फक्त t 3 च्या बद्दल बोलत होतो जर t ही जाडी किंवा क्रॉस विभागाची रूंदी असेल तर t 3 मधली एक तृतीयांश आहे गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींच्या संयोजनासाठी हा परिणाम मध्यम तिसर्याच्या आत आणत आहे म्हणूनच जर आपण ते करण्यास सक्षम आहोत तर त्या करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भिंत क्रॉस विभागाची रुंदी वाढविणे आणि कदाचित बहुतेक ऐतिहासिक दगडी बांधकामांमागील कारणास्तव तणाव कायम ठेवणे कारण त्यांना हे माहित होते की हे सामग्री तणावात कार्य करत नाही ती कॉम्प्रेशन तणावात चांगली आहे तर आपला क्रॉस सेक्शन पूर्णपणे कॉम्प्रेशन तणावात असल्याचे सुनिश्चित करा हा एक बांधकामाचा मध्य तिसरा नियम म्हणून समजला जातो तर गवंडी काय करू शकते याचा अनुभवजन्य गणना करेल स्ट्रक्चरल भिंतीवर पार्श्व बल येत गुरुत्वाकर्षण शक्ती काय आहे आणि नंतर क्रॉस विभागात परिमाण ते निवडा जेनेकरुन आपल्याला क्रॉस विभागामध्ये टेन्शन येनार नाही आता फक्त राजवाड्याच्या भिंतीबद्दल विचार करा जर गुरुत्वाकर्षण शक्ती आणि बाजूकडील शक्तीच्या जोडीने अनेक सहस्र वर्षे टिकून राहिली असतील तर क्रॉस विभागात कोणतेही तणाव उद्भवत नाही आणि म्हणूनच ते पायथ्याशी 5 meters आहे तर हे आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या दगडी बांधकाम कसे बनविले गेले याची कल्पना देते ही पार्श्वभूमी शक्तीचा प्रतिकार करणारे घटक म्हणून कल्पना केली जाते परंतु प्रामुख्याने गुरुत्वाकर्षण दलाखाली तणाव कमी ठेवण्यासाठी परिमाण केले जाते आज आपण आणि मी दगडी बांधकाम मध्ये मजबुतीकरण ठेवण्यास सक्षम आहात किंवा इतर घटक आहेत जे तन्यता प्रतिरोध देऊ शकतात तर आम्ही क्रॉस सेक्शन कमी करण्यास सुरवात करतो येथे आपण क्रॉस सेक्शन कमी केल्यास ते दगडी बांधकाम मध्ये उपलब्ध असलेल्या शून्य तन्यतेच्या ताकदीमुळे उलट होईल असे म्हटल्यावर आम्ही येथे गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील शक्तींमधील स्थिरतेकडे पाहिले पार्श्वभूमीच्या शक्तींकडे भिंतीच्या प्रतिकारात आपल्याला काही विशिष्ट फरक आढळतो आणि हे अशक्तपणाचे आणखी एक पैलू आहे जे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण ते भूकंप प्रतिरोधक डिझाइन मध्ये आपल्याकडे परत येत राहते तर जर आपण छप्पर असलेल्या चार भार असणार्या भिंतींनी बनविलेल्या बांधकामाच्या संरचनेचे परीक्षण केले तर आम्ही ऑर्थोगोनल भिंती दरम्यान वेगळे असलेले चित्र पाहिले आहे भूकंप बाजूकडील पार्श्वभूमीच्या प्रभावाखाली होतो तर आम्ही ऑर्थोगोनल भिंती दरम्यान या प्रकारच्या कनेक्शनबद्दल बोलत आहोत आपण मागील छायाचित्रात पाहिल्याप्रमाणे कनेक्शन खूपच खराब असल्याचे आपण गृहित धरले तर भूकंपात कागदाच्या तुकड्यांसारखे फुटले जर भिंतींमधील कनेक्शन कमकुवत असेल आणि जर छतावरील स्लॅब आणि भिंतीमधील कनेक्शन असेल तर आम्ही उभ्या ते क्षैतिज प्रणाली कनेक्शन आणि घटकांमधील क्षैतिज प्रणाली मधील कनेक्शन विषयी बोलत आहोत जर आपण या दोन प्रकारच्या कनेक्शनचे परीक्षण केले आणि हे दोन्ही कनेक्शन खराब असल्याचे म्हटले तर आपण जर दगडी बांधकामाची रचना घेतली आणि पार्श्व बल अधीन राहिल्यास ते सहजपणे विभक्त होईल आणि नंतर भिंती सर्व बाजूंनी बाजूचे रक्षण करण्यासाठी सोडली जातील हे यापुढे संपूर्ण बॉक्स नाही यापुढे संरचनेची संपूर्णता नाही तर त्याच्या स्वतंत्र भिंती ज्यास भूकंप शक्तीं प्रतिबंधित करावे लागेल म्हणून जर आपण अशा परिस्थितीचा विचार केला तर जेथे भिंती एकमेकांशी जोडल्या गेलेल्या नाहीत आणि छतावरील स्लॅब भिंतींशी चांगले जोडलेले नाहीत बरोबर दोन निकृष्ट कनेक्शन दोन प्रकारचे खराब कनेक्शन संरचनेत अस्तित्वात आहेत आणि पार्श्व बाल अधीन असताना भिंतीवर काय होते ते तपासा दोन भिन्न परिस्थितींमध्ये बाजूकडील शक्ती भिंतीवरील प्लेन काम करत असताना उजवीकडे भिंतीच्या त्याच प्लेन आणि बाजूकडील शक्ती जेव्हा पूर्ण प्लेन बाहेर कार्य करत असतात तेव्हा त्या भिंतीवर लंब असतात जे दुसरे केस आहे म्हणूनच याला प्लेन केलेल्या कारवाई म्हणून संबोधले जाते आणि त्यास प्लेन कारवाईच्या बाहेर म्हणून संबोधले जाते आणि आम्ही प्लेन केलेल्या कृती आणि प्लेन कारवाईच्या संदर्भात मूलभूतपणे भिंतीच्या घटकाची तपासणी करत आहोत आपण माझ्याशी सहमत व्हाल की दोघे प्लेन कृती वाकविताना पहात आहेत प्लेन बाहेर कृती वाकवित आहेत तो कातरणे च्या आधीन आहे पण त्या दिशेने झुकत आहे प्लेन आणि प्लेन बाहेर मुख्य दिशेने क्षेत्राचा दुसरा क्षण किंवा जडत्वचा क्षण हा एक चांगला भौमितीय मापदंड आहे जो बेंडिंग सामर्थ्य बेंडिंग प्रतिकार योग्य पकडतो तर मी पहायचे तर प्लेन पार्श्व बल अधीन असलेल्या बांधकामाच्या भिंती दरम्यान आणि अंतर्ज्ञानाने जास्तीत जास्त प्रतिरोधक आहे असे आपल्याला वाटत असलेल्या विमानातून आपण काय अपेक्षा करू शकता विद्यार्थीः प्लेन प्लेन मधे बरोबर तेथील व्यंगचित्र म्हणते की आपण त्यास प्लेन मधे बाहेरील बाजूस आपल्या स्वत च्या हातांनी धक्का देखील देऊ शकता जे नक्कीच प्लेन माधिल बाहेरच्या स्थिरतेवर अवलंबून असते दिशानिर्देश परंतु ताकदीवर वाकणारी शक्ती आणि कमकुवत अक्ष बळकट करणे प्रतिकार करणे आणि प्लेन बाहेरील प्लेन पाहणे यातून काही प्रमाणात जोडणे खूपच उपदेशात्मक आहे दगडी बांधकामामध्ये उपलब्ध प्रतिकारांमधील त्यांचे महत्त्व काय आहे म्हणून जर मी भिंत घ्यायची असेल तर तिथे काही संख्या ठेवू आम्ही तेथे काही संख्या ठेवू भिंतीची लांबी L करु या भिंतीची जाडी t आहे आणि आम्ही या भिंतीच्या वाकलेल्या मुख्य अक्षांकडे पहात आहोत X X IXX क्षेत्रफळाचा दुसरा क्षण एल 3t12 होईल आयताकृती क्रॉस सेक्शन सोपे जर मी प्लेन च्या खाली वाकलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले तर त्या क्षेत्राच्या दुसर्या क्षणाचा अंदाज Lyyलावला तर त्याच L लांबी आणि t जाडी Lt312 असेल काही संख्येने करणे उपयुक्त आहे आपण असे समजू की भिंत सुमारे 3 m लांबीची आणि सुमारे 230mm जाडी आहे जी एका वीटच्या जाड भिंतीसाठी मानक दगडी बांधकामाची भिंत जाडी आहे तर जर मी नंतर काही संख्या जोडली आणि या वाकलेल्या प्रतिकारांचे गुणोत्तर घेतले तर मी Ixx Iyy घेते हे माहित आहे की मी Ixx अधिक होणार आहे आपण हे पहाल की हे प्रमाण 170 सारखे कार्य करते याचा अर्थ असा की आपल्याकडे दोन भिंती आहेत आपल्याकडे एक भिंत आहे जी भूकंपच्या दिशेने आहे प्लेन असलेली भिंत आहे आणि दुसरी भिंत आपल्याकडे प्लेन ची भिंत आहे आणि तुमच्याकडे प्लेन च्या भिंती बाहेर हादरे आहेत चला ही थरथरण्याची दिशा आहे असे समजू या रचना एक घटक म्हणून वागत नसेल तर काय होईल असे तुम्हाला वाटते हे आता फक्त भिंतींचे पॅक आहे काही प्लेन च्या दिशेने आहेत तर काही प्लेन च्या दिशेने नसलेल्या आणि छतावर जोडण्याशिवाय बसलेले आहेत आणि जर या दिशेने थरथर कापत असेल तर आपण पहात असलेल्या वाकण्याच्या प्रतिकारांमुळे आपण काय अपेक्षा करू शकता प्लेन च्या भिंती खरोखरच प्रतिकार करू लागतील आणि संरचनेला एकत्र धरुन बसण्यापूर्वी प्लेन च्या दिशेने नसलेल्या भिंती पडण्याची आपण अपेक्षा करू शकता कारण कनेक्शन पूर्णपणे तेथे नसलेले आहेत तर अगदी कमी ते मध्यम भूकंपांच्याही अधीन अपयशी यंत्रणा ज्याला प्लेन च्या बाहेर अपयशी यंत्रणा म्हणून संबोधले जाते हे दगडी बांधकामांमध्ये अत्यंत प्रबळ आहे आता जर तणावग्रस्त प्रतिरोधक घटक ठेवले गेले असतील तर या सर्व भिंती एकत्र ठेवण्यासाठी आणि कार्टून मध्ये छतावरील आणि भिंतींच्या दरम्यान काही सिलाई म्हणून दर्शविले गेले आहे आणि त्या दरम्यान काही सिलाई होते तर जर तुमच्याकडे भिंतींबरोबरच ऑर्थोगोनली भिंती दरम्यान चांगले इंटरलॉकिंग असेल आणि जर तुमच्याकडे चांगले कनेक्शन असतील तर ते कॉंक्रिट बँडच्या concrete band रूपात असू शकतात j बोल्ट किंवा जे काही असू शकतात जर कनेक्शन सकारात्मक चांगले असतील तर नंतर पार्श्वभूमीच्या पार्श्व बल या भिंतीवर कार्य केल्याच्या अशाच कारवाई अंतर्गत आपले काय होईल असे वाटते प्लेन च्या भिंतीबाहेर अद्याप प्लेन मधील भिंत बाहेर आहे प्लेन मधील भिंत अद्याप प्लेन मधील भिंत आहे केवळ कनेक्शन सुधारित केले गेले आहे प्लेन च्या भिंतींच्या बाहेर अजूनही बेंडिंग स्ट्रेंग्थ कमी असतो परंतु तो अयशस्वी होण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा तो अयशस्वी होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्लेन च्या भिंतीपर्यंत त्याच्या टोकाला धरला जातो तर त्या बाजूकडील पार्श्व बल प्लेन च्या भिंतीत हस्तांतरित करण्यास सुरवात होते प्लेन मधील भिंतीकडे 100 पट जास्त वाकलेला प्रतिकार असतो आणि संरचनेचे संरक्षण करण्यास सुरवात करते म्हणून बांधकामाच्या रचना ज्या बाजूकडील शक्तींना प्रतिसाद देतात त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा धडा आहे आणि म्हणूनच कनेक्शनवर नेहमीच जोर दिला जातो म्हणून जर आपण कनेक्शन सुधारित केले तर तुम्हाला बॉक्स क्रिया 'box action'म्हणून हळूहळू संदर्भित केले जाते जे भूकंप प्रतिरोधासाठी चांगले आहे आणि हे खरोखर काहीच नाही परंतु प्लेन मधील वर्तन बाहेर नसणे ही साखळीतील कमकुवत दुवा आणि प्रणालीची सामर्थ्य आहे कमकुवत दुव्याच्या सामर्थ्याने नियमन केले जाते आणि जर आपण प्लेन मधील वर्तनबाह्य नसलेले सर्वात दुवा निश्चित केले तर आपल्याकडे संपूर्ण संरचनेला चांगला प्रतिसाद मिळेल त्यासह मी आजच्या व्याख्यानाचा आपल्या देशातील दगडी बांधकामाच्या आकडेवारीकडे पाहत निष्कर्ष काढू इच्छितो ठीक आहे आमच्याकडे ही मनोरंजक संख्या आहेत जी आम्ही तपासू शकतो मी २००१ पासूनची गृहगणने आणि २०११ पासूनची गृहगणने पहात आहे इमारतीच्या जनगणनेतून इमारत जनगणनेचा एक घटक असलेल्या या जनगणनेतून ही माहिती काढली गेली आहे जर आपण एकूण घरांची संख्या पाहिली तर आपण टक्केवारीचे परीक्षण करू शकता आम्ही कोट्यावधी तयार केलेल्या निवासी युनिट्स मध्ये आपण जात आहोत त्या संख्येमुळे आपल्याला विव्हळण्याची गरज नाही तर प्रमुख भिंतींच्या साहित्याद्वारे आणि येथे तपासणी केलेल्या मुख्य भिंतींच्या एकूण घराण्यांची संख्या म्हणजे चिखल किंवा निर्बंधित विटा आहेत ज्या काढून टाकले नाही सूर्य दगड आणि शेवटी जळलेल्या मातीच्या विटा ज्या तीन श्रेणी मी तपासत आहोत तुमच्याकडे एकूण आहे तुमच्याकडे ग्रामीण आणि तुमच्याकडे शहरी आहेत ग्रामीण भागातील शहरी आपल्याला एकूण देतात त्यातील टक्केवारी तपासूया आता जर तुम्ही यापैकी १०० टक्केवारीचे परीक्षण केले तर २००१ च्या जनगणनेसाठी जर आपण निर्बंधित वीट दगड आणि जळलेल्या वीटांची टक्केवारी वाढवली तर आम्हाला एकूण 84 7 टक्के मिळतात म्हणजे या देशातील बिलांचा 84 7 टक्के हिस्सा लक्षावधी लोकांकडे जात आहे आम्ही एकूण 249 दशलक्ष घरांबद्दल बोलत आहोत ही आहेत ही 4 ते 5 लोकांची घरे आहेत हिशोब अशी आहे आता जर आपण 10 वर्षांनंतर 2011 च्या जनगणनेकडे पहायचे असेल तर ते 85 3 मध्ये जोडलेली संख्या पहा मूलत आम्ही बदलले नाही आम्ही जवळजवळ समान पध्दतीवर बांधकाम चालू ठेवले आहे तथापि आपण 29 6 मातीच्या विटापासून स्वतंत्र संख्या तपासून पाहिल्यास ती घटून 23 वर आली आहे ही चांगली बातमी आहे आम्ही कमी कच्चे बांधकामे बांधत आहोत पण ते फक्त जळलेल्या चिकणमातीच्या वीट किंवा दगडामध्ये सरकले आहे तर 10 टक्क्यांवरून ते 12 ते 14 टक्क्यांपर्यंत जाते आणि जळलेल्या विटांचे 44 9 टक्के 47 5 टक्क्यांपर्यंत वाढते म्हणूनच जर आपण या देशातील बिल्ड स्टॉक कडे लक्ष दिले तर आम्ही अजूनही मुख्यत्वे बांधकामांच्या कामगिरीविषयी बोलत आहोत कोणत्याही अभियंत्याने या सर्व रचना बांधल्या नाहीत बहुधा ते बांधकाम आहेत यापैकी बहुतांश बांधकामे जर आपण भारतासारख्या देशाकडे पाहिले तर आपल्या भूभागापैकी 60 ते 70 टक्के भूकंप भूकंप झोन III IV आणि V मध्यम ते उच्च भूकंपीय झोन मध्ये बसलेला आहे आपण या संरचनांकडे लक्ष दिल्यास त्यापैकी बहुतेकांमध्ये भूकंपाचे प्रतिरोधक वैशिष्ट्य नसते जे आपण या संबंधांबद्दल बोलत आहोत त्या दृष्टीने या कनेक्शन मध्ये जे चांगले रहावे लागतील तर आपल्यासारख्या देशात भूकंप संरक्षण किंवा भूकंपात होणारी जोखीम कमी अशा बांधकामांमध्ये राहणारी बहुसंख्य लोकसंख्या एक मोठे आव्हान आहे म्हणून आम्ही येथे थांबतो आणि आम्ही आमच्या पुढील व्याख्यानात दगडी बांधकाम संबंधित प्रास्ताविक पैलूंवर आपले व्याख्यान चालू थेवू